नमस्कार मित्रांनोआपण आता डिझाईन थिंकिंगच्या संकल्पना वापरण्यासंदर्भात प्रयत्न करत आहोत तसेच शालेय विद्यार्थ्याना काय समस्या आहेत त्यातील काही समस्यांचा आम्ही अभ्यास केला आहे आजच्या पिढी मध्ये शालेय विद्यार्थ्याना काय त्रास होत आहे हे आम्ही ओळखले आहे म्हणून आपण ज्याला लक्ष्य करणार आहोत ते इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतचे शालेय विद्यार्थी आहेत आणि मुळात पुण्यात शिक्षण घेत आहेत अश्या विद्यर्थ्यांना ज्या समस्यानासमोर जावे लागते त्यातील काही आहेत डिजिटल शिक्षण आणि डिजिटल सामग्री संदर्भात ते ई लर्निंगसाठी किती सहज उपलब्ध आहेत आणि इतर सर्व अनु प्रयोग अँप्लिकेशन आणि साधने जे या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध आहेत मग वास्तविक नोंद करण्याची प्रक्रिया आहे विद्यार्थी किती कार्यक्षमतेने नोट्स घेण्यास सक्षम आहेत व त्यांची लेखी जसे सामग्री एकत्रित करणे जसे कि परीक्षेच्या तयारी साठी शाळेतील किंवा ट्युशन मधील नोट्स त्यानंतर त्यांची व्हिडीओ शिक्षण सामग्री जी आजकाल डिजिटलपणे उपलब्ध आहे तर मुळात नोट्स लिहिण्याची किंवा घेण्याची ही पद्धत किती चांगली आहे आणि भविष्यातील संदर्भासाठी या नोट्स कशा कुशलतेने आयोजित केल्या आहेत म्हणूनच ह्या काही समस्या आहेत ज्या आम्ही समोर आणू इच्छितो व डिझाईन थिंकिंगच्या संकल्पनांचा वापर करून त्या समस्यांच्या इष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यावर उपाय किंवा उत्पादन काढू शकतो प्राध्यापक ठीक आहे मला वाटते की आपण जे काही घेतले ते एक अतिशय महत्वाची समस्या आहे तुम्ही ज्या प्रकारे त्याकडे पाहिले ते मला खरोखरच आवडेल आणि मी सिद्धार्थला मागील काही संघांसोबत पाहिलॆ आहे आणि तुझे सगळे लक्ष हे मुलांचा विशिष्ट लक्ष्य विभागाकडे असते जे कि चांगले आहे कारण मला वाटते कि ते सध्या काय विचार करत आहेत कि घरी असणारे गॅझेटस त्यांना आवडत आहेत विशेषत भारतातील पुण्यासारख्या शहरामध्ये मला वाटते कि त्यांना घरामध्ये असे गॅझेटस वापरण्यास परवानगी आहे त्यांना ते आवडतं ते खरं म्हणजे त्यांच्या आई आणि वडिलांपेक्षा चांगले आहेत असं त्यांना वाटते परंतु शाळेत त्यांना अद्याप हि लिहणे किंवा पेन कसे पकडावे याचा सामना करावा लागतो जर त्यांचे हस्तलेखन चांगले नसेल तर त्यांना दंड दिला जातो त्यांना स्वतःकडे सगळ्या गोष्टी ठेवाव्या लागतात जसे वही पुस्तक ई तर मी सर्वप्रथम केनोइनच्या संपूर्ण टीमचे कौतूक करतो ज्यांनी हा विषय समोर आणला त्यामुळे मला खरोखरच ते आवडले माझ्या दृष्टीने प्रामाणिक प्रश्न हा स्वतः विचार करण्याच्या उद्देशाने आहे जर आपण कोर्समध्ये ज्या गोष्टी बोलत आहोत त्याबद्दल विचार केला तर आपण पद्धतशीर जात आहोत तर तुम्ही माझ्या सोबत ते वर्गातही ते पाहिले आहे सहानुभूती द्या विश्लेषण करा निराकरण करा आणि चाचणी घ्या तर हे आपण करीत असलेल्या या प्रकारच्या विस्तृत श्रेणी आहेत त्यामध्ये मी संपूर्ण टीमसाठी इच्छितो की आपण प्रत्यक्षात पाहिले असेल असे कोणीही खेळू शकेल कारण आपण निश्चितपणे लक्ष्य विभागातील नाही आणि यापुढे मुले नाहीत मी इच्छित आहे की आपण व्हाल परंतु आता आपण नाहीत म्हणून मी खरोखरच याबद्दल उत्सुक आहे कि हा प्रश्न कोणाला व कधी पडला असेल तुम्ही त्याला कसे पाहता तुम्ही त्यावर काय उपाय सुचवता तुम्ही काय करता तुम्ही सफरचंदाच्या झाडाखाली बसता आणि सफरचंद पडले हि कथा कशाबद्दल आहे सुप्रतीव दास सीटीओ केनोइन इलेक्ट्रॉनिक्स तर या प्रश्नाचे उत्तर आहे नोंद नोटघेण्याची प्रक्रिया बाबतीत मी असे सांगेन कि आपल्या शिक्षण प्रणाली मध्ये आपण पाहतो कि आपण नोंद ठेवण्यासाठी किंवा घेण्यासाठी वहीचा वापर करतो व त्यातील समस्या म्हणजे या नोंदी ह्या भौतिक असतात त्यासाठी भरपूर जागा लागते जेव्हा आपण बर्याच नोट्स घेता तेव्हा हाच एक त्रास होतो त्याचे एक कारण व्यवस्थापित करणे हे एक आहे दररोजच्या जीवनात असे बरेच विषय आहेत जे आपण एका सामान्य शाळेत शिकवितो ज्या विद्यार्थ्याला वर्गात बर्याच विषयांचा सामना करावा लागतो पण त्याने नोट्स कोठे लिहून ठेवल्या हे लक्षात ठेवणे नेहमीच सोपे नसते हा एक अगदी लहान मुद्दा असू शकेल परंतु आपल्याला तो लहान मुद्दा कोठेही लिहिला जात आहे तो मुद्दा परत शोधून काढणे हे त्या विद्यार्थ्याला कठीण जाते नोंदीची नोंद ठेवायची आहे म्हणजे दिवसभर एखाद्या महिन्याप्रमाणे व्यवस्थापन आपला ताण वाढवणे संपूर्ण नोट्स व्यवस्थापित करणे ही थोडी अडचण ठरते थोडी अडचण नसते खरं तर मुख्य चिंतेची बाब आहे बर्याच नोट्स शोधणे पुनर्प्राप्ती आणि आपण आपल्या नोट्स दुसर्या कोणाला द्यायची इच्छा आहे की पुन्हा ज्ञान सामायिक करणे म्हणजे या नोट्स देणे तुम्हाला माहित नाही की त्या नोट्स कोठे ठेवल्या आहेत तुम्हाला त्याचे उत्तर शोधायचे असते आणि तुम्ही सुप्रातीव्हला विचारले की तुझ्याकडे या नोट्स आहेत का मी म्हणेन होय माझ्याकडे आहे परंतु मला आठवत नाहीत कि त्या नोट्स मी कोठे ठेवल्या म्हणून जर मला अशी संधी दिली गेली की मला या नोट्स खरोखर सहजपणे सापडतील आणि मी त्या तुम्हाला देईन कदाचित आपल्यासाठी ही अगदी सोपी गोष्ट असेल आणि परस्पर ती सर्वांसाठी उपयुक्त ठरेल बरोबर नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनीक्स व हे सिध्दार्थ जसे सांगत आहे त्याप्रमाणे आत्ता डिजिटल लर्निंगची उपलब्धता आहे परंतु शाळांमध्ये व वर्ग खोलीत पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्याना या संधीचा वापर करता येत नाही आणि अश्या ठिकाणी आम्हाला आमच्या सेवा प्रदान करायला आवडेल जिथे शिक्षणाची संपूर्ण क्रियाकलाप ज्यामध्ये नोंदी घेणे आवश्यक असते व डिजिटल नोंदवही आवश्यक असते डिजिटल शिक्षण अनुप्रयोग सर्वकाही समाविष्ट आहे प्राध्यापक वर्गातला हा तुमचा स्वत चा अनुभव होता मला आठवत कि मागील वर्गात मी तुम्हाला विचारलं होत ते तुम्हाला आठवतंय का आणि प्रत्येकजण त्यांच्या नोट्सवरून ओरडत असतो त्यांना त्या सापडत नाहीत ते त्यांच्या शेजारील व्यक्तीकडे पाहतात कि त्यांनी कदाचित त्या लिहल्या असतील यामुळेच या समस्येवर आपले लक्ष केंद्रित केले आहे की हे काहीतरी वेगळे होते नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनिक्स आपण ज्या समस्येचा सामना करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यात वैयक्तिक पातळीवरचा अनुभव नक्कीच सामील आहे परंतु आम्ही हे सुनिश्चित केले आहे की ही केवळ आपली स्वतःची वैयक्तिक समस्या नाही तर जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याला याबाबतीत तोंड द्यावे लागते पूर्वी लिहिलेले आणि केवळ भौतिक पाठ्यपुस्तकांद्वारेच पाठ्यपुस्तकांमध्ये प्रवेश असणे त्या विशिष्ट पाठ्यपुस्तकासाठी ग्रंथालयात जाणे आवश्यक आहे संपूर्ण अनुभव डिजिटल बनविणे केवळ आपल्या स्वतःच्या अनुभवावरूनच नव्हे तर आपल्या शिकण्याच्या काळात जे काही पाहिले आहे त्यावरूनही बरेच अर्थ प्राप्त होते प्राध्यापक ठीक आहे तर सिद्धार्थ तुमच्यासाठी हा प्रश्न आहे मी जे अनुभवले त्यानुसार या समस्येचा आपला वैयक्तिक अनुभव आहे जो तुम्हला चांगल्या प्रकारे माहिती आहे परंतु तुम्ही निवडलेली श्रेणी हि या बाबतीत विशिष्ट आहे मला माझे करणे माहिती आहेत पण मला तुमच्याकडून खरोखर हे जाणून घ्यायचे आहे की एकूणच दृष्टीकोनातून असेच का हीच श्रेणी का आणि आपल्यासाठी 4 लोकांसाठी का अर्थ प्राप्त होतो सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी केनाईन इलेक्ट्रॉनीक्स सर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मला हे सांगायचे आहे की आपल्या शाळेच्या दिवसात आणि महाविद्यालयीन दिवसातील अनुभव पाहून शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिणे ही सर्वात महत्वाची क्रिया आहे जी आपल्याला त्यांच्या कार्यक्षमतेने शिकण्यास मदत करते जे आपण ओळखले आहे म्हणून अधिक लेखन आपल्याला वर्धित करते आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये आपण जे शिकत आहोत त्याची आठवण स्मृती आहे मग ती संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि ग्राफिकल प्रेझेंटेशन आणि आकृत्याचा अभ्यास करण्यास मदत करते जे आपल्याला त्या आकृत्या अधिक काळ लक्षात ठेवण्यास मदत करते तर या सर्व मुद्द्यांचा आणि घटकांचा विचार करता हे उत्पादन शाळेतील विद्यार्थ्याना वेगवेगळे विषय नोट्स हाताळण्यास मदत करते आणि वेगवेगळ्या पाठ्यपुस्तके ठेवू शकतात अशा विविध विषयांना मदत करू शकते जे एका लहान मुलासाठी त्रासदायक आहे जो कि अजूनही जीवन व विषय शिकण्याच्या प्रक्रिये मध्ये आहे आजकाल पुस्तकामुळे आजकाल बहुतेक विद्यार्थ्याना प्रेरणा मिळते गणिताची पाठ्यपुस्तके किती जाड आहे विज्ञानाचे पाठ्यपुस्तके किती जाड आहे हे मुळात विद्यार्थ्यांच्या मनावर अवलंबून असते म्हणूनच या सर्व घटकांमुळे या उत्पादनाकडे लक्ष वेधले आहे आणि आम्ही या उत्पादनासह जे काही करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्या प्रत्येक विषयासाठी इतकी पाठ्यपुस्तके आणि नोटबुक नाहीत ज्यात शाळा शिकवणी घर परीक्षा तयारी या सर्व गोष्टी लक्षात न घेता विद्यार्थी खरोखरच सर्व नोट्स राखू शकतात त्यांनी लिहिलेली कोणतीही गोष्ट वैयक्तिक डिजिटल जागेत आयोजित केली जाऊ शकते आणि त्यांना नियमितपणे लिहिण्यास मदत करते जे त्यांना लहान मुलांसाठी शिकण्याची एक चांगली प्रक्रिया आहे आणि शाळा आणि कागदावर मोठ्या प्रमाणात आणि नोटबुक वापरल्या जातात या वस्तुस्थितीवर विचार केल्यास ती एक साहित्य आहे आम्हाला बर्याच काळापासून पुनर्स्थित करायचे आहे परंतु व्यवहार्य पुनर्स्थापना आढळली नाही आम्हाला ही संपूर्ण संकल्पना जाणवते आणि आम्हाला जे सापडले आहे त्या अंतरांकरिता ही कल्पना योग्य असू शकते जिथे आम्ही आमच्या नोटबुकमध्ये नोट्स घेत आहोत तसेच आपल्याकडे पाठ्यपुस्तकातील मजकूर मिळविण्यासारखे नोट्स काढू शकतो सर्व पाठ्यपुस्तकांमधून प्राध्यापक ठीक आहे श्याम माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तुम्ही मार्केटींगमधील व्यक्ती आहात तर मार्केटची नाळ काय आहे याची तुम्हाला संपूर्ण कल्पना आहे माझ्या मते लिखाण हि कला लुप्त पावली आहे काही दिवसांनंतर ती संपुर्णपणे लोप पावेल मी नोंदी लिहतो पण मी बर्याचदा इलेक्ट्रॉनिक डिव्होईस समोर लोक पहिले आहेत ते लिहीत आहेत किंवा त्यांची बोटे हि कीबोर्डवर खेळात असतात लोक लिखाण करणे विसरून गेले आहेत मुळात लिखाण करतात हेच ते विसरून गेले आहेत तर या बाजाराची नाडी काय आहे तुम्हीच आहात मला माहिती कि तुम्ही लोकां सोबत खूप मैत्रीपूर्ण राहतात हे मी ऐकले आहे आणि हाच माझा प्रश्न आहे श्याम पॉल एम मुख्य कार्यकारी अधिकारी केनाईन इलेक्ट्रॉनीक्स म्हणूनच आता एक बदल घडला आहे जसे लोक लिखाणापेक्षा टाईप करण्यास प्राधान्य देत आहेत हे काही शाळांमध्ये किंवा संस्थांमध्येही पाहिले गेले आहे पण गोष्ट अशी आहे कि जरी तुमच्यात बदल झाला तुम्हाला कीबोर्डबद्दल माहिती आहे तरी लिखाण हे सर्वत्र अजून सुद्धा वापरले जाते जसे कि कॉर्पोरेट कार्यालये संस्था शाळा ई सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी केनाईन इलेक्ट्रॉनीक्स मूलभूतपणे कीबोर्डद्वारे आणि टाइपिंगद्वारे सामग्रीत डिजिटल प्रवेश करण्याचे हे डिजिटल रूपांतर आपण पाहिले आहे आजकाल डिजिटल कॉपी किंवा डिजिटल सेव्ह केलेली सामग्री किंवा असे काहीतरी मिळण्यासाठी लेखनाची संपूर्ण क्रिया आजकाल टायपिंग मध्ये बदलली गेली आहे टायपिंग विषयी मुळात जेव्हा आपण एखादा शब्द एखादा विशिष्ट विचार एखादा वाक्य टाइप करायचा असतो तेव्हा आपण मनाच्या पूर्व स्थितीत असतो परंतु आपण लिहिताना फक्त विचार प्रक्रियेसह जाता आपण फक्त आपल्या डोक्यात काय विचार करतो ते लिहितो मी वैयक्तिकरित्या ज्या पद्धतीने लिहतो जसे कि जेव्हा मी एखादा शब्द लिहतो त्याच्या भवती मी फ्लोचार्ट तयार करतो व त्यांनतर संपूर्ण व्याख्यान फ्लोचार्टमध्ये किंवा दोन शब्दांतच त्यांना मांडण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर त्या शब्दांकडे पहात स्वत साठी संपूर्ण व्याख्यान बनवण्याचा प्रयत्न करतो तर माझ्याबाबतीत लेखन हे संकल्पनेचा तपशीलवार शिकण्याचा एक मार्ग आहे ज्यात माझ्या स्वतःच्या संकल्पनेचा वापर करून मी त्याना अधिक उपयोगी बनवू शकतो जे कि टायपिंगमधेय शक्य नाही जर माझ्याकडे वर्गात लॅपटॉप असेल आणि जर मला नोंदीनोट्स घ्याव्या लागणार असतील तर मी फक्त वर्गातील शिक्षक जे सांगतात ते टाईप करत राहीन तिथेच जर माझ्याकडे पेन व वही असेल तर मी फक्त महत्वाच्या नोंदी किंवा महत्वाच्या संकल्पना किंवा टिपून आकृत्या घेईन व मी माझी विचार प्रक्रिया त्याच प्रमुख भागांकडे केंद्रित करेन व व त्याचा वापर करूनच मी एखादा लेख किंवा ब्लॉग तयार करेन म्हणूनच आपण सध्याच्या परिस्थितीत डिजिटल इनपुट सिस्टम ठेवण्याच्या दृष्टीने हरवत आहोत नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनीक्स आणि सर तुम्हाला हे देखील पहावे लागेल की प्रविष्टीच्या रूपात कीबोर्ड कसा अस्तित्वात आला कीबोर्डचा शोध इतका होता कि लोक त्यांना जे लिहायचे आहे त्याच डिजिटलीकरण करू शकतील जर कोठे असे माध्यम असले असते तर तिचे मी डिजिटलीकरनाबद्दल लिहू शकलो असतो आणि जे मी लिहले ते त्यामधून विकसित झालेल्या सर्व तंत्रज्ञानाचे ते मानक बनले लोक कदाचित अद्याप लिहीत राहिले असते कारण लिखाण हे आपल्या सर्वांमधे स्वाभाविक आहे व ते आपण अगदी लहानपानपासूनच शिकत आलेलो आहोत जेव्हा आपण शाळेत होतो त्या वेळीच आपली याशी ओळख झालेली आहे परंतु टायपिंग ही अशी गोष्ट आहे की जेव्हा एखादा पदव्युत्तर किंवा पदवी वर्गात जातो त्यावेळी त्याला ती शिकण्यासाठी भाग पडले जाते जेव्हा ते अश्या परिस्थिती येतात जर एखादे तंत्रज्ञान असे असेल ज्यामुळे लोकांना लिहिण्याची अनुमती मिळाली असती आणि त्यांनी जे काही लिहिले आहे ते सहजपणे डिजिटल केले गेले असेल तर ज्याप्रमाणे तंत्रज्ञान विकसित झाले आहे व कीबोर्डस लॅपटॉप आणि डेस्कटॉपसाठी विकसित करण्यात आले आहेत ते कदाचित वेगळ्या पद्धतीचे असले असते याबाबतीत विचार करण्यास आपल्याला संधी आहे प्राध्यापक सुप्रा तुमच्यासाठी एक तांत्रिक प्रश्न आहे या टीम मधील हा एक तांत्रिक बाबींचा माणूस आहे अश्यातच मला कुठेतरी एखाद्या साईट ला साइन इन करावे लागले व मी काही दिवसांनंतर साइन इन केले व मी माझ्या सहिकडे पहिले आणि मला आश्चर्य वाटले कि हे काय झाले हे मीच केले आहे का सर्वप्रथम या स्क्रीनवर रेखांकन करण्याचा संपूर्ण अनुभव मला काही आवडला नाही मला पेन आणि कागद आवडतात आणि मला कोठेतरी स्वाक्षरी करायचे आहे ती स्वाक्षरी ही माझ्यासाठी वैयक्तिक असू शकते तर सध्याच्या स्थितीबद्दल तुमचं मत काय आहे याबाबदल काही उपाय सुचवा सुप्रतीव दास सी टी ओ केनोईन इलेक्ट्रॉनीक्स जसे तुम्ही म्हणालात की लिहिणे हा स्वत एक अनुभव आहे तुम्ही हेच म्हणालात ना प्राध्यापक बरोबर सुप्रतीव दास सी टी ओ केनोईन इलेक्ट्रॉनीक्स आतापर्यंत बाजारात जे काही डिजिटल टॅब्लेट आले जे आपण लिखाणासाठी वापरतो ते विशेषत लिहिण्यासाठी नसतात व आपल्याला जी समस्या आहे ती म्हणजे कागदी नोंदी सोबत बाळगण्यासंदर्भात आहे तर अशी माध्यम किंवा डिजिटल उपकरणे जेकाही तुम्हाला म्हणायचे आहेत तुमची सही योग्य प्रकारे ओळखू शकली नाहीत कारण ती एक प्रक्रिया आहे आणि ती अश्याच प्रकारे होते ज्या ज्या वेळी तुम्ही कागदावर काही लिहिता किंवा तुमची सही करता ती नेहमी त्याच प्रकारे राहते कधीच बदलत नाही व भविष्यात सुद्धा तुमची सही तशीच राहील त्यात तुम्हाला कुठल्याच प्रकारचा बदल दिसणार नाही आमचे उत्पादन हेच अनुभव देते जिथे आपण स्वाक्षरी संग्रहित करू शकता आपण जे काही लिहिता ते आपण पाहू शकता भविष्यात ते बदलणार नाही आणि त्या आधी आपण ज्या आधीपासूनच उपलब्ध असलेल्या डिजिटल उत्पादनाबद्दल सांगितले त्याबद्दल तुम्हाला कुठलेच समाधानकारक उत्तर मिळणार नाही कारण अशी उत्पादने प्रत्यक्षात हस्त लेखनावर लक्ष देत नाहीत ते नोट्स घेण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत पण कल्पना करा की आपण हे डिव्हाइस किंवा टॅब्लेट एका विद्यार्थ्याच्या हातात दिले काही वाक्य लिहिल्या नंतर कदाचित ते सक्षम नसतील त्यावर आणखी लिहायला आणि इतर बरीच कारणे आहेत जी कोणत्याही विद्यार्थ्यासाठी लिखाणासाठी सोईस्कर मानले जाऊ शकत नाहीत कारण त्याकडे कागदासारखे प्रामाणिकपणा नसते दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल आपण ज्या डिजिटल टॅब्लेट्स पहात आहोत त्यामध्ये बर्याच प्रतिबंधित सामग्री आढळून येतात आपण खरोखर त्या टॅब्लेटला त्या पातळीवर प्रतिबंधित करू शकत नाही जेथे तो वापरणारा वापरकर्ता तो टॅबलेट वापरण्यात रस गमावेल जर आपण त्या टॅब्लेटला त्याच्या मूळ कार्यक्षमतेवर प्रतिबंधित करणे चालू ठेवले तर लोक प्रत्यक्षात टॅब्लेटवर लिखाणाचा सार गमावतील दुसरीकडे जर आपण त्यांना एखादे असे डिव्हाइस दिले जे कि त्यांना ज्याप्रकारे ते काम करणे अपेक्षित आहे तसे काम करत असेल तर उदाहरणार्थ आपल्या बाबतीत हे एखाद्या वाहीसारखे काम करीत आहे हे आपल्याला लिखाणाचा अचूक अनुभव देत आहे आणि तुम्ही त्याचे डिजिटल स्वरूपात संकलन करून ठेऊ शकता तेही तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात तुम्हाला याची तुलना इतर कुठल्याही डिजिटल उत्पादनाशी करण्याची आवश्यकता नाही गदी आजपर्यंत तुम्हाला दिसणारी सर्वोत्कृष्ट माध्यमे जे कि अजूनसुद्धा डिजिटल आहेत पण ते तुम्हला लेखांचा डिजिटल पद्धतीने अनुभव देवू शकत नाहीत प्राध्यापक मला जे समजले आहे ते असे आहे की लेखन त्याच्या सर्वात शुद्ध स्वरूपात लिहिले पाहिजे आणि नंतर कदाचित डिजिटल पद्धतीने आणि शेवटी बाकीचे सर्व सुप्रतीव दास सी टी ओ केनोईन इलेक्ट्रॉनीक्स मला आणखी एक गोष्ट जोडायची आहे जसे की नितीनने सांगितले की हाच कीबोर्ड का कीबोर्डचा शोध फक्त आमच्या मनात आला म्हणूनच होता आम्ही आधी जे लिहिले होते ते डिजिटल केले जाऊ शकते हे कीबोर्ड अस्तित्त्वात आलेले कारण आहे आपण कीबोर्डने रेखा काढू शकत नाही आपण कीबोर्डवर रेखाटू शकत नाही माऊसच्या सहाय्याने आपण रेखाटू शकता ही सर्व डिजिटल उपकरणे आहेत ज्या द्वारे आपल्याकडे हस्ताक्षर वापरण्याची गरज नाही हस्ताक्षर ही सर्वात नैसर्गिक गोष्ट आहे जी घडू शकते आतापर्यंत बाजारात अस्तित्त्वात असलेली उत्पादने या सर्व गोष्टी देत नाहीत प्राध्यापक त्याबद्दलच मी विचार करत आहे मी कुठेतरी असे वाचले आहे कि कीबोर्ड मध्ये माहिती रेकॉर्ड करण्याची आपली कार्यक्षमता अत्यंत उच्च आहे त्यावर मी खूप काही टाईप करू शकतो पण जेव्हा मी लिहतो माझी लेखांची गती हि कीबोर्डपेक्षा कमी असते तर अश्या पद्धतीने तुम्हाला असे वाटते का कि तुमचे लक्षित प्रेक्षक जे कि हे मुले आहेत ते त्यातील आवड गमावत आहेत कारण ते आता अधिकच्या माहितीविषयी व बर्याच गोष्टींबद्दल बोलत आहेत सर्व काही रेकॉर्ड केले जाऊ नये आणि प्रत्येक वेळी त्या वर असलेच पाहिजे कारण वेग हा सार आहेजेव्हा आपल्या आसपास गोष्टी इतक्या वेगाने घडत असताना आपण एवढे सावकाश राहू नये यावर तुमचं मत काय आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी केनाईन इलेक्ट्रॉनीक्स जसे की तुम्ही म्हणालो कीबोर्ड हा इनपुट प्रविष्ट करण्याचा एक वेगवान मार्ग आहे हे पूर्णपणे मान्य आहे सर एका अर्थाने जर आपल्याकडे आधीपासून दुसर्या रूपात अस्तित्त्वात असलेली माहिती किंवा डेटाचा संच असेल आणि आपण तो डिजिटल स्वरूपात किंवा व्हर्च्युअल मेमरी फॉर्म मध्ये घेऊ इच्छित असाल तरआपण कॉपी केलेल्या प्रकारची क्रियाकलाप कीबोर्ड करू शकतो आणि ते डिजिटल स्पेसवर जलद मिळवू शकतो पण जेव्हा आपल्याला खरंच काहीतरी नवीन विचार करायचं असेल काहीतरी नवीन तयार करायचं असेल तर आपलं डोकं त्यामध्ये लावायचं असेल तर आपण एखादे नवीन वाक्य लिहिण्यासाठी कीबोर्ड वापरू शकत नाही कदाचित तुम्ही कविता किंवा एखादा नवीन लेख लिहा आपण कदाचित शब्दांसोबत जास्त सोयीस्करपणे काम करू शकतो मग वेगवेगळे वाक्य वापरून पहा जर आपल्याला ते आवडले नाहीत तर ते वाक्य खोडून टाका परत आकृत्या सारखे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा पण या सर्व गोष्टी कीबोर्डवर करणे शक्य होणार नाही तर आम्ही याचा क्रमांक 1 साधन म्हणून शिकण्याच्या दृष्टीने विचार करीत आहोत व कीबोर्ड वापरण्याच्या दृष्टीने अत्यंत अल्प असलेल्या विद्यार्थ्यांची सृजनशीलता वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर कीबोर्डच्या बाबतीत ते ते अगदी सरळ आहे हे असे आहे जसे आपण एखाद्या विद्यार्थ्यास काहीतरी मनापासून विचारता जसे कि प्रश्नाचा क्रमांक किंवा परीक्षेचे अध्याय व परीक्षेच्या शेवटी परत त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा हे म्हणजे मुळात आपण कीबोर्ड वापरणे होय त्या गोष्टी परत कॉपी आणि पेस्ट करणे व त्यांना परत एकदा टाईप करणे अश्या आहेत पण जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची कथा लिहिता ज्यात ती संकल्पना काय आहे किंवा आपल्याला ती संकल्पना वापरुन काय समजले म्हणून लिहिण्याच्या बाबतीत लोक टाईप करण्यापेक्षा किंवा निश्चित माहिती वापरण्यापेक्षा लिहिताना प्रत्यक्षात अधिक सुधारणा करतात नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनीक्स मी तुम्हाला वर्गात एक साधा विषय देतो जिथे तुम्ही कीबोर्ड मधील काम करण्याची गती किती प्रतिकूल असू शकते हे पाहू शकता तर कल्पना करा कि तुम्हाला कीबोर्डवर ज्या प्रकारचा वेग मिळत आहे आताच सिद्धार्तने सांगितल्याप्रकरे वर्गातील शिक्षकाच्या प्रत्येक शब्द कीबोर्ड घेत आहे थोड्या वेळाने ही अशी क्रियाकलाप होते ज्याची आपल्याला जाणीव देखील होत नाही प्राध्यापक काहीतरी सांगत असताना आणि आपण फक्त त्याच्या नोट्स टाईप करत आहात तर लिखाणाच्या गती कमी झाल्यामुळे आपल्याला प्राध्यापक काय म्हणत आहे ते ऐकून घ्यावे लागेल तो काय म्हणतो आहे ते समजून घ्या आणि प्रयत्न करा आणि आपल्या स्वत च्या शब्दात त्यांची मांडणी करा म्हणून लिहिण्याच्या प्रक्रियेद्वारे विशिष्ट पातळीवरील शिक्षण क्रिया घडली आहे म्हणूनच आम्ही हे शैक्षणिक शिक्षण क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत प्राध्यापक ठीक आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी केनोइन इलेक्ट्रॉनीक्स आभासी जागेवर जाण्यासाठी काही प्रकारची माहिती तयार झाल्यावर हे उत्पादन कीबोर्ड पेक्षा अधिक अर्थपूर्ण आहे परंतु जर आपण आधीपासूनच तेथे असलेल्या काही माहितीबद्दल बोलत आहोत आणि त्या एखाद्या कलाऊडमधेय स्थानांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आपण कार्यक्षमतेने निश्चितपणे ते कॉपी करण्यासाठी कीबोर्ड वापरा आणि ते घ्या म्हणूनच ते स्थान आहे जिथे आपण प्रयत्न करीत असलेले लक्ष्य हे सृजनशीलता शिकणे अधिक प्रभावीपणे केले जाते प्राध्यापक नितीनने जे काही सांगितले त्यावरुन मला मार्क ट्वेनच्या वाक्यांचीआठवण झाली "वर्गातील शिक्षकांच्या नोटबुक मधून विद्यार्थ्यांच्या नोटबुकवर नोट्सचे हस्तांतरण त्या दोघांना समजल्या शिवाय होऊ नये " मी थोडासा जुन्या विचारांचा माणूस आहे मला वाटते की हातांनी लिहिलेल्या नोट्स आपल्याला खरोखर मदत करतात आणि विशेषत जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असता तेव्हा खरोखरच आपल्या शिक्षणाची गती शिकण्याची प्रक्रिया वाढवते प्रत्येक गोष्ट अंतर्गत रित्या परिष्कृत केली जाते हे हातांनी मेंदूशी केलेला संवाद आहे म्हणून मी निश्चितपणे त्या भागा बाबतीत आपल्याशी सहमत आहे तुम्ही अभ्यास किंवा काहीतरी गोष्ट हि पद्धतशीरपणे केलेली आहे का कारण डिझाईन थिंकींग हा त्याचा एक भाग आहे ती एक कला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी भावनिकतेने जुळता तुम्ही कशाचे निरीक्षण करत आहात हे तुम्हाला निश्चितपणे माहिती असले पाहिजे पण तुम्ही एक पातळी पुढे जात आहात आणि नंतर त्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहात व परत तुम्ही त्याच्याकडे जात आहेत ज्यामुळे त्याचे समाधान तुम्हाला मिळेल असे मला वाटते तर प्रक्रियेच्या दृष्टीने किंवा काही प्रकारच्या पद्धतशीर मार्गाने आपण अगोदर काही लोकांनी प्रयत्न केला आहे का मी त्याबद्दल विचार करत आहे नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनीक्स मुळात संशोधनाच्या दृष्टीने आम्ही अपेक्षित ठिकाणी हे कसे काम करते ज्याचा केंद्रबिंदू हे विद्यार्थी आहेत आम्ही पुढे जाऊन काही समूह संशोधनावरती लक्ष केंद्रित केले आहे आणि काही मुलाखती घेतल्या आहेत जे कि आताच शालेय शिक्षणातून उत्तीर्ण झाले आहेत किंवा शाळेत शिकत आहेत आम्हाला मिळालेला अभिप्राय असा आहे की विद्यार्थ्याना त्यांच्या सर्व नोट्स मूलत एकाच ठिकाणी आणण्यास नक्कीच रस आहेकारण त्यांच्याकडे डिजिटल पर्याय उपलब्ध नाही आमच्या संशोधनातून जो अभिप्राय आम्हाला मिळाला त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या सर्व विषयांच्या नोंदी एकाच वहीमधेय लिहून ठेवतात त्या एकाच वहीत नमूद करण्यासाठी ते काही विशिष्ट चिन्हांचा वापर करतात जेणेकरून त्यांना ते नंतर लक्षात राहतील व विद्यर्थ्यांना त्यांची सर्व पाठ्यपुस्तके परत शाळेत घेऊन जाणे बंधनकारक असतात हि खरोखरच त्यांच्यासाठी एक त्रासदायक प्रक्रिया आहे ज्यामुळे त्यांच्या दप्तराचे ओझे अजून वाढते त्यामुळे त्यांच्यात उदासीनता व थकवा येतो सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी केनोईन इलेक्ट्रॉनीक्स आणि गेल्या २ ५ ते ३ वर्षांपासून जेव्हा पासून सूप्राच्या संकल्पनेतून हि कल्पना अमलात आणली ते आजतागायत आम्ही या स्तरावर पोहोचलो आहोत जिथे आम्ही एखादे उत्पादन आणि काही सेवा आणि त्याभोवती एक प्रणाली तयार करू शकतो व त्याचे व्यवस्थापन करू शकतो आम्ही या कल्पनेत बाजारातील मागणी नुसार व विद्यार्थी शिक्षक यांच्या मागणी नुसार ३ ते ४ वेळा बदल केला आहे म्हणूनच आम्ही एका सध्या फळ्यावर सुरवात केली जिथे आपण फक्त लिहू शकतो व लिहलेलं खोडू शकतो तसेच जसे आपण आपल्या प्राथमिक शिक्षणावेळी करत होतो मग आम्ही दुसर्या प्रोटोटाइपद्वारे प्रयत्न केला जिथे आम्ही या स्लेटला ब्लूटूथद्वारे स्मार्ट डिव्हाइसशी प्रत्यक्षात कनेक्ट करू शकतो आणि त्या स्मार्ट उपकरणातील नोट्स प्रत्यक्षात रेकॉर्ड करू शकतो आम्ही आता अशा प्रक्रियेत आहोत जिथे आम्ही या नोट्स प्रत्यक्षात लिहू शकतो या नोट्स परत मिळवू शकतो समान डिव्हाइस आणि त्यांना समान डिव्हाइसमध्ये व्यवस्थापित करा आणि त्याच डिव्हाइसमधील क्लाउडशी थेट संकालित करा याबद्दल बाजारात बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात पालक विध्यार्थी शालेय प्रशासन शिक्षक यांच्याशी बोलून आम्ही त्यांची बाजू जाणून घेतली तसेच वेगवेगळ्या प्रदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या या सर्व बाबींचा विचार करून आम्ही या वस्तूवर आलो ज्या ठिकाणी आपण लिहू संयोजित आणि जतन करू शकतो प्राध्यापक येथे एक सर्वसाधारण प्रश्न आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे जर एखादा व्यक्ती या मार्गावर जाऊ इच्छितो ज्यावर तुम्ही गेल्या ३ वर्षांपासून आहेत ज्यामध्ये तुम्ही बाजारात हा डिझाईन थिंकींग प्रक्रिया राबवत आहात लोकांना काय अपेक्षित आहे याचा शोध घेत आहेत व त्यानुसार तुमच्या वास्तूमधेय बदल करत आहेत व परत त्याचा अभिप्राय घेत आहेत कि ते कसे काम करते हा एक अत्यंत प्रभावी डिझाईन थिंकिंगचा दृष्टिकोन आहे आणि आता तुम्ही तो व्यावसायिक पणे देखील करत आहात तर माझा प्रश्न असा आहे कि समजा एखादी व्यक्ती सुरवातीपासून सुरवात करत असेल म्हणजे तुमचे उत्पादन वापरत आहे पण त्याच्याकडे कुठलेच ज्ञान नाही म्हणजेच तो कोरी पाटी आहे यात तुमचा अनुभव काय सांगतो त्याला तुम्ही त्या पासून रोखणार का कि त्याला तुम्ही दुसऱ्या मार्गाने ते करण्यास सांगणार जिथे कमी अडचणी येतील याची शिफारस आम्ही करतो जे कि तुम्ही वापरले पाहिजे हे व्यावहारिक दृष्टिकोनातून आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी केनोईन इलेक्ट्रॉनीक्स प्रथम मी त्यांना वैयक्तिकरित्या त्यांच्या समस्यांचे प्रमाणिकरण करण्यास प्रारंभ करू इच्छितो त्यांच्या ग्राहकांशी बोला त्यांना सहानभूतीपूर्वक विचार त्यांच्या समस्या जाणून घ्या त्यांची जीवनशैली काय आहे ते पहा व त्यानंतर त्यांची दैनंदिन क्रियाकलाप दिनचर्या काय आहेत या व्यवस्थितपणे समजून घ्यामग काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करा जिथे आपण कार्य करू शकू अशा समस्या उद्भवू शकतील आणि त्यांनी त्या समस्या निवेदनांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला नाही त्यावर पुनरावृत्ती करा मला वाटते की आपण ज्या समस्या पार पाडणार आहोत त्या संपूर्ण प्रक्रियेसाठी योग्य समस्या ओळखणे ही गुरुकिल्ली आहे नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनीक्स प्रारंभी हि समस्या कदाचित बाहेरून दिसते तशी नसू शकते कदाचित आपल्याकडे एखादे उत्पादन किंवा कल्पना असू शकते व तुम्ही एखादी समस्या सोडवीत आहात असे आपल्याला वाटू शकते पण जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकांशी बराच वेळ संवाद साधता व त्या समस्या का निर्माण झाल्या याच्या खोलात जाता तेव्हा तुम्हाला नेमकी काय समस्या आहे याची जाणीव होते प्राध्यापक तुम्ही या बाबतीत एखादे उदाहरण देऊ शकता का नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनीक्स ठीक आहे आमच्या सुद्धा परिस्थितीत काय घडले कि आम्ही असं मानून चाललो कि विद्यार्थ्याना त्यांच्या नोट्स ह्या डिजिटलाईझ करून हव्या आहेत नन्तर आम्ही प्रश्न केला कि विद्यार्थ्याना त्यांच्या नोट्सचे डिजिटलायझेशन का करायचे आहेत तर आम्हाला असे समजले कि विद्यार्थ्याना त्यांच्या सर्व नोट्स एकाच ठिकाणी एकत्रित करायच्या आहेतमग प्रश्न निर्माण होईल कि ते असं का करू इच्छितात विद्यार्थी त्या नोट्स वेगवेगळ्या ठिकाणी न ठेवता एकत्रित का करू इच्छितात तर मग त्यांच्यासाठी शिकणे सुलभ होईल शिक्षण सुद्धा ते कुठे ठेवले आहेत हे जाणून घेणं सोप्पे होईल विद्यार्थ्याना त्यांच्या अभ्यासाच्या व्यवस्थापनाचा एक टप्पा सुलभ होईल म्हणून आम्ही त्याच्या खोलात गेलो आणि काय अडचण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर आम्हाला त्याबद्दल समजलं ठीक आहे विद्यार्थ्यांनी लिखाणाऐवजी आमच्या उत्पादनाकडे वळण्याचे हे एक प्रमुख कारण आहे प्राध्यापक मला जसे समजते तसे फक्त लेखनाचा अनुभव आपल्याकडे असणे पुरेसे नाही तर लेखनाचा अनुभव या सर्वाची सुरुवात आहे बरोबर तर मग असे अनेक स्तर आहेत ज्या भोवती एखादा विद्यार्थी दररोज झुंबड घालत असतो आणि हे तुमच्याकडील वस्तूच्या डिझाईनमध्ये उपलब्ध नसेल तर याविषयी सुप्राला सांगा तू त्याबाबतीत खूप प्रभावी आहेस मी सकारात्मक आहे परंतु आपण लोकांना अंतर्दृष्टी पुरवित आहात व हे सतत आव्हान केले जात आहे की लेखन अनुभव एकट्याने पुरेसे नाही परंतु प्रत्यक्षात यापेक्षा बरेच काही आहे मी या प्रक्रियेतही शिकत आहे ठीक आहे आणि ज्या काही आश्चर्यचकित चुका तुम्ही केल्या व तुम्हाला कोणीतरी पाहिजे जो ह्या सर्व चुका ऐकून घेईल तेव्हा देवाचे आभार व्यक्त करतो कि मी या मार्गावर जात नाही सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी केनोईन इलेक्ट्रॉनीक्स आमच्या समस्येचे प्रमाणिकरण करणे ही आमच्या प्राथमिक परिस्थितीच्या अगदी प्रारंभी च्या अवस्थेतील एक महत्वाची बाजू आहे जी मी विचारात घेऊ शकतो आणि सांगू शकतो आमच्या सुरुवातीच्या काळात इतर उद्योगांप्रमाणे पैसे जमवण्यासाठी थोडेसे जागरूक होतो त्या उत्पादनाच्या माध्यमातून कसा नफा जमवता येईल जेणेकरून काही गुंतवणूकदाराणा व बाजारपेठेला आकर्षित करता येईल तर आमची कल्पना हि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना ज्यांच्यासाठी शिकणे हि अत्यन्त प्राथमिक प्रक्रिया आहे ज्यांना लिहिता येईल व लिहलेलं पुसता येईल त्या वर्गासाठीची होती ते अजूनसुद्धा लिखाण शिकत आहेत मग आम्ही प्रत्यक्षात ते ओळखले की ते जे काही शिकत आहेत ते फक्त लिहिणे आणि मिटवणे बोर्डवर कार्यक्षमतेने नाही तर आपण सत्यापित केले आहे आणि जे काही आपण मान्य केले आहे ते फक्त लिहित आहे आणि मिटवणे नाही हे सांगते फक्त कारण विद्यार्थ्याचे भले केले पाहिजे नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनीक्स त्याला कागदावर लिहिण्याचा अनुभव येत आहेव परत ते तुम्ही सांगितलेल्या वाक्यावर येऊन थांबत कि लेखनाचा अनुभव हि एकमेव गोष्ट नाही जी कदाचित आपण आपल्या जीवांच्या प्रवासात या उत्पादनासोबत लवकर शिकू शकत नाही प्राध्यापक ठीक आहे नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनीक्स हे असे झाले असते की शिकण्याची पद्धत आधी आली असती आणि उत्पादनाचे उत्क्रांती झाली असती आणि जे आत्ता आलेले असते त्याकडे लवकर संक्रमित झाले असते प्राध्यापक खूप मनोरंजक आहे उत्क्रांती या शब्दाला जास्त महत्व देईन ते फक्त प्रत्यक्षात आले नाही तर हे एक उत्तम उत्पादन आहे की आपण त्याची विक्री सुरू करूया हे खर्च एकप्रकारची उत्क्रांती आहे तुम्ही जे सांगितलंत ते खर्च मला पटलं कारण बर्याच वेळा एक शोधक म्हणून समस्याचे निराकरण करण्यात पहिलयच कल्पनेवरती आपण अडखळतो व आपल्या वाटते ते हेच आहे याने संपूर्ण बाजारचे चित्र बदलून जाईल हे एका प्रकारे क्रांती घडवेल पण दर वेळी असे घडत नाही खरंतर प्रथम हळूहळू आपल्या डोक्यात परिवर्तन घडते नंतर आपल्याकडे असणाऱ्या सक्षम अश्या सहकार्यामुळे जसे कि तुमच्याकडे आहेत व त्यानंतर चांगल्या आणि उजळ संभावनांमध्ये बदलू लागते आणि आपल्याला ते आवडत नाही परंतु तरीही ते सतत विकसित होते त्याला कदाचित ते आवडत नसेल पण तरीही पुढे जाणे बाकी आहे छान आहे तर आपण आधीच्या प्रक्रियेसंधार्बत काय विचार करत आहेत हे समजले आहे आणि आपण या सर्व विचारांसह कशाप्रकारे बाजारात गेला आहेत हे हि कळले तर आता माझा प्रश्न पुढचा आहे की आपण या उत्पादनावर अशी विचारशक्ती लागू करणार आहोत जी आपण नक्कीच प्रेक्षकांना दाखवू आणि हे कसे पुढे नेऊ व त्याची सहानुभूतीची विश्लेषण करा निराकरण करा आणि पुन्हा चाचणी घ्या ही चार पावले परत एकदा आपण कशी वापरू हे पाहायला आवडेल हे सर्व आपण ५ जण या अभ्यासक्रमात सुद्धा पाहणार आहोत तर माझा पुन्हा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही त्यामध्ये कसे पुढे जाणार आणि हे उत्पादन बाजारात आणण्यास तुम्हाला कशाचा अडथळा येत आहे तुमची प्राथमिक आवाहने काय आहेत जे तुम्ही आम्हाला आमच्या अभ्यासक्रमात सांगू शकता जेणेकरुन आम्ही डिझाईन थिंकिंगच्या अभ्यासक्रमात ते दाखवू शकतो नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनिक्स मला सुरवातीला असे सांगायचे आहे कि हे एक हार्डकोर इलेक्ट्रॉनिक उत्पादन आहे एक कमतरता जी आम्हाला सामोरे जावी लागली ती म्हणजे आमच्याकडे त्याची साधी संकल्पना सुद्धा न्हवती किंवा कार्यरत नमुनादेखील आमच्याकडे उपलब्ध न्हवता अगदी सॉफ्टवेरप्रमाणे जिथे तुम्ही कमीतकमी व्यवहार्य संकल्पना सहजपणे तयार करुन ती आपल्या बाजारात नेऊ शकता जेणेकरून तुमचा जो ग्राहक वर्ग आहे ते कशी प्रतिक्रीया देतील हे पाहता आले असते पण आमच्याकडे ते उत्पादन असल्यामुळे त्याची संकल्पना हि होती आम्ही या उत्पादकाचे उद्योजक आणि निर्माते म्हणून आत्ताच अगदी स्पष्टपणे स्पष्ट आहोत की उत्पादनाच्या मूलभूत कार्यक्षमता काय आहे पण आमच्याकडे त्याची भौतिक डिव्हाईस उपलब्ध नाही जेणेकरून आम्ही आमच्या ग्राहकांबद्दल जाणून घेऊ म्हणून या मध्ये आम्हाला डिझाईन थिंकिंगची खूप मदत होईल प्राध्यापक ठीक आहे हे एक झाली अजून काही अश्या गोष्टी आहेत कि ज्यांचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी केनोइन इलेक्ट्रॉनीक्स होय सर या उत्पादनाच्या भागाच्या उत्क्रांती कडे परत जाण्यापूर्वी जसे आम्ही आधी सांगितल्या प्रमाणे आम्ही एक नमुना घेऊन आलो आहोंत जो कि प्रमाणीकरणाद्वारे बाजाराने नाकारला मग आम्ही परत काहीतरी घेऊन येऊ ज्याची बाजाराला आवश्यकता आहे किंवा मागणी आहे किंबहुना त्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं अजून सुद्धा आम्ही पीओसी म्हणजेच प्रुफ ऑफ कन्सेप्ट नावाची संकल्पना घेऊन बाजारात येत आहोत ज्याची चाचणी घेतली जाईल तर हे पुन्हा डिझाईन थिंकींगच्या त्याच प्रक्रियेसारखे आहे जे स्वतःमध्ये उत्पादनाच्या संकल्पनेच्या उत्क्रांतीत स्वतःला लागू करते म्हणून आम्ही परत बाजारात ते उत्पादन घेऊन जाऊ आणि जर त्या ठिकाणी मागणी असेल ज्याची गरज बाजाराला आहे ते हेच असेल तर आम्ही त्याचे व्यवस्थितपणे विश्लेषण करू किंवा आम्ही त्याचे योग्य डिझाईन तयार करू व त्याला एक समस्यांवरचा तोडगा म्हणून सामोरे अनु जर त्यांना हेच अपेक्षित असेल तर आम्ही परत एकदा डिझाईन थिंकींग कडे जाऊ या त्यांची काय समस्या आहे याचा अभ्यास करू व त्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू प्राध्यापक ठीक आहे पुढे या संदर्भात काय आहे हे मला कळले आहे मला आता हे माहिती आहे कि ते उत्पादन दिसते कसे त्यांना यात काय आवडते काय आवडत नाही त्यांच्याकडे काय आहे आणि काय नाही मला आता त्याची पुसटशी कल्पना अली आहे पण मला माहिती नाही कि हे भविष्यात कसे चालेल जर डिझाईन थिंकिंगच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकता आला तर ते आपल्याला सोईचे होईल नितीन काय म्हणाले कि तुम्ही त्या संकल्पने बद्दल कसे सांगाल कारण तुमच्याकडे ते उत्पादन आहे मला माहिती आहे तुम्हला काय म्हणायचे आहे माझ्याकडे हे उत्पादन नाही हे एक प्रकारे विरोधाभास असेल तर तुमच्या कडे पूर्ण उत्पादन नाही जसे कि बाजारात उपलब्ध आहेत तुम्ही ते एखाद्या ठिकांनावरून घेतलं असे हि नाही तसेच ती कल्पना हि आपल्याकडे नाही ज्याला आपण समोर पाहू शकतो मग मी एखाद्याला कसे पटवून सांगू शकेल कि हि एक अत्यंत चांगली कल्पना आहे नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनीक्स आणि एक नवीन उद्योजक म्हणून जेव्हा मी त्याला या संकल्पनेचा पुरावा देतो तेव्हा बाजारातील ते उत्पादन माझ्या डोक्यामध्ये असते परंतु वापरकर्त्याच्या निर्णय हा पूर्णतः त्या उत्पादनाच्या संकल्पनेवर अवलंबून असतो जे मी त्याला दाखवत असतो तेथे पक्षपातीपणाची एक विशिष्ट पातळी असते मला चुकीची माहिती मिळालेली असते डिझाईन थिंकिंगमध्ये अश्या अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते प्राध्यापक हे सर्व खूप मनोरंजक आहे तर ठीक आहे तुमच्या चारजणांकडे अजून काही सांगण्यासारखे आहे का तांत्रिक दृष्ट्या तुम्हाला आणखीन काही सापडलं आहे का माझ्यासाठी हे ऐकणं कुतूहल होत मी तुमच्याकडून त्याबद्दल इत्यंभूत माहिती काढून घेतली मला माहिती नाही हे मी का केलं पण वर्गातसुद्धा मी अश्याच प्रकारे करतो तुम्ही जे स्पेस वेट संघर्षाबद्दल सांगितलंत मला वाटते ते या उत्पादनाचे मुख्य समस्या आहे उत्पादनात अशी कोणतीच समस्या नाही तुमचा अपेक्षित ग्राहक वर्गाच्या पिशवीमध्ये यासाठी किंचित जागा आहे आपल्याला त्यांना जास्त ताण द्यायचा नाही सध्या सर्वच सरकारे मुलांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यासंधार्बत तरतुदी करत असताना दिसून येतात आपण जी पद्धत सांगत आहेत त्यामुळे यात बऱ्याच प्रमाणात मदत मिळेल सुप्रा तांत्रिक बाबीतून तुम्हाला यात आणखी काही जोडायचे आहे का सुप्रतीव दास सीटीओ केनोईंन इलेक्ट्रॉनीक्स सर तांत्रिकदृष्ट्या मी फक्त इतकेच म्हणू शकतो की जेव्हा हे उत्पादन बनवून पूर्ण वापरण्याजोगे होईल तेव्हाच त्यातील तंत्रज्ञान हे एखाद्याला आवडले आहे कि नाही हे कळेल किंवा त्यातील धोके लक्षात येतील किंवा त्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का अश्या परिस्थितीत आपण डिझाईन थिंकिंगचा वापर करू शकतो जे कि वापरकर्त्याच्या विशिष्ट गरज भागवू शकेल कारण सध्या आम्ही काय करतोय तर आम्ही साधी गोष्ट करत आहोत त्यात सर्व लोक सध्या लिहीत आहेत जसे तुम्ही सांगितलंत कि कागद किंवा वही मध्ये जे खूप जागा व्यापतात आणि त्यांचं खूप वजन होत म्हणून या तंत्रज्ञानामुळे आम्ही आतापर्यंत जे केले ते फक्त एक मत झाले की लोकांना असे काहीतरी मिळवणे आवडेल जे ते जतन करू शकतील पण नंतरच्या टप्प्यात पुन्हा एकदा या संपूर्ण प्रक्रिये मध्ये अशी काही गोष्ट घडली कि त्यामध्ये आम्हाला बदल करावे लागले तर डिझाईन थिंकींग आम्हाला या प्रक्रियेत मदत करेल नितीन कुरियन सीओओ केनाईन इलेक्ट्रॉनीक्स उत्पादनामध्ये वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुप्रतीव दास सीटीओ केनोईंन इलेक्ट्रॉनीक्स म्हणूनच हे चार पैलूंशी निगडित आहेभावनिक पैलू विश्लेषण समाधान आणि पुन्हा चाचणी तंत्रज्ञानसुद्धा अश्याच पद्धतीने काम करते म्हणून डिझाईन थिंकिंग यामध्ये मदत करेल प्राध्यापक ठीक आहे या पद्धतीमध्ये तुम्ही दाखवलेल्या आत्मविश्वासाबद्दल धन्यवाद सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारीकेनोईंन इलेक्ट्रॉनीक्स दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही या उत्पादनामध्ये काही पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत हे उत्पादन लिखाणाशी निगडित आहे आणि तोच या उत्पादनाचा आत्मा आहे दैनंदिन भरपूर कामकाज असतात जसे कि प्रत्येक कामाच्या ठिकाणी लिखाण हे असतंच उदाहरणार्थ एखाद्या शाळेचे प्रशासन उच्च स्तरापासून कनिष्ठ स्थरापर्यंत कश्या पद्धतीने काम करते कल्पना करा की काही लोकांना कुठलंतरी काम सांगण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या व त्यांनी ते काम पूर्ण करून आपल्या उच्च पदावरील व्यक्तींकडे सुपूर्द केलं आणि त्या पदावरील व्यक्तीने दिलेला प्रकल्प पूर्ण केला व तो त्याच्या वरील व्यक्तीला दिला तर अश्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी कुठल्यातरी एका उपकरणाची डिव्हईस आवश्यकता असते म्हणून आम्ही जे करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे केवळ एक उपकरण तयार करणे नव्हे जे नोट्सच्या लिखाणास आणि संस्थेला मदत करते परंतु एक पर्यावरणीय प्रणाली देखील बनवते जिथे लिखाणाशी संबंधित या सर्व क्रियाकलाप आणि लिखाणासह दैनंदिन क्रिया या उपकरणाद्वारे केल्या जाऊ शकतात आम्हाला या उत्पादनासाठी योग्य परिसंस्था तयार करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन थिंकिंगचा वापर करणे देखील आवडेल जिथे आम्ही हे उत्पादन त्यांना विकल्यानंतर त्याच्या पायाभूत सुविधा कश्या आहेत त्यांना याचा वापर कसा वाटतो हे सर्व जाणून घेण्यासाठी मला वाटते डिझाईन थिंकिंगची मदत होईल प्राध्यापक ठीक आहे मी चार समस्या लिहून घेतल्या आहेत ज्या कि कदाचित आपण त्या स्विकारू शकतो म्हणून त्या समस्यांबद्दल आम्ही आमचे एक दृष्टिकोन बनवले आहे शाळेतील मुले आमचे केंद्रबिंदू आहेत मला वाटते कि तुम्ही उच्च शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांसंदर्भात बोलत आहात मी जी काही समस्यांची यादी बनवली आहे त्यात मला असे उत्पादन पाहिजे जे कि संपूर्ण सोईंयुक्त आहे ज्याची मी इतरांना सुद्धा शिफारस करू शकतो व सांगू शकतो कि हे कसे काम करते पण माझ्याकडे तसे परिपूर्ण उत्पादन नाही फक्त एक नमुना आहे मग यापुढे काय तर आज आपण पाहतोय कि डिस्प्लेच्या बाबतीत क्रांती झाली आहे उपकरणांचे आकार कमी कमी होत आहेत भरपूर काही घडत आहे त्यामध्ये ३डी हा प्रकारसुद्धा आला आहे हे सर्व प्रकारच्या परिवर्तनांतून जात आहे पण लेखांच्याबाबतीत पुढे काय तर जे आम्हाला अपेक्षित आहे ते या तंत्रज्ञानाच्या बाबतीत आहे हि एक परिपूर्ण गोष्ट आहे कि ज्यात हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे किंवा अजून कहीतरी आहे हे उत्पादन तयार आहे असे आपण म्हणू शकतो का हे असे काहीतरी आहे कि ज्याचा वापर करून वापरकर्ते समाधानी होतील आणि म्हणतील कि होय या तंत्रज्ञानकमुळे हे शक्य झाले आणि शेवटी हे लेखन कुठे बसते याविषयी एकूण दृष्टिकोन असं असलं तरी आम्ही लिखाण हे केंद्रबिंदू म्हणून पहात आहोत ज्यामुळे त्या बर्याच गोष्टी समाधानकारक आहेत हे भरपूर गोष्टींसाठी आहे तुम्ही सांगितल्याप्रकारे हे शाळेतील प्रशासकासाठी आहे हे एका विमानसारखे आहे जिथे चेक लिस्ट असते बरोबर म्हणून हे कोठेही असू शकते पण तरीसुद्धा लोक म्हणतात कि लिखाण म्हणजे क्रियापद लिहणे होय व नामाचा वापर कोठे व कधी करायचा याबद्दल आम्ही विचार करतो तर डिझाईन थिंकिंगचा वापर कसा होईल हे पाहावं लागेल आणि याबाबतीत मी तुमचा अधिकृत मार्गदर्शक किंवा सल्लागार किंवा प्राध्यापक मदतनीस जे काही म्हणाल ते आपण मिळून पाहूत कि डिझाईन थिंकिंगला कश्या पद्धतीने विकसित करता येईल ज्यामुळे तुमचे उत्पादन अधिक चांगले बनेल व आपण करत असलेल्या प्रात्यक्षिकांमधून लोक कसे शिकत आहेत हे आपण पाहू व त्यातून शिकू खूप खूप धन्यवाद श्याम पॉल एम प्रमुख विपणन केनोईंन इलेक्ट्रॉनीक्स मी आणखी एक समस्या जोडू शकतो प्राध्यापक होय सांगा श्याम पॉल एम प्रमुख विपणन केनोईंन इलेक्ट्रॉनीक्स होय सध्या अनेक शाळा या ऑनलाईन पद्धतीने शिकवत आहेत पण यामध्ये भरपूर अश्या शाळा आहेत कि ज्या आपल्या विद्यार्थ्याना त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा किंवा टॅबलेटस पुरवत नाहीत कारण यात काही गोष्टी आहेत आणि त्यांचे उत्तर आपल्याला डिझाईन थिंकिंगच्या माध्यमातून मिळू शकतात ज्यात आपण शाळा ऑनलाईन शिक्षण का देऊ शकत नाहीत किंवा ते शाळेमध्ये लॅपटॉप किंवा टॅबलेट घेऊन येण्यास का परवानगी देत नाहीत हे जाणून घेऊ शकतो तर अश्या गोष्टी आपण डिझाईन थिंकिंगच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो प्राध्यापक उत्कृष्ट मी यात थोडस असं सांगेन कि शाळांना डिजिटल करण्यापासून आपल्याला काय थांबवत आहे कारण ते तयार आहेत त्यापैकी काहीजण आता पासूनच स्मार्ट क्लास रूम ऑनलाईन इ पोर्टल डिजिटल पोर्टल ई बद्दल बोलत आहेतव सध्या फीस सुद्धा डिजिटल पद्धतीने भरली जाऊ शकते भरपूर गोष्टी आता डिजिटल झाल्या आहेत मग काही बाबतीत आपण अजून सुद्धा मागास व काही बाबतीत अत्यंत आधुनिक का आहोत तर येथे काय चालले आहे आणि यामुळे त्यांना खरोखर मदत होईल का डिझाईन थिंकिंगबद्दल विचारण्यासाठी हा एक उत्कृष्ट प्रश्न आहे तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आपण पुढे बहुत कि हे कसे काम करते